आपले परत स्वागत आहे तर सिस्टम ऑफ लिनीयर समीकरण मध्ये हे व्याख्यान 38 व्या व्याख्यानमालेचे आहे आणि मागील व्याख्यानात सादर झालेल्या या गौस एलिमिनेशन टेक्निक्सवर आपण आपली चर्चा सुरू ठेवू तर आज आपण अधिक सामान्य प्रकरणात जाऊया जिथे आपण हा इचेलॉन फॉर्म पाहतो हा एक अत्यंत महत्वाचा रिड्युसड फॉर्म आहे जिथे आपण समाधानाची सुसंगतता किंवा समीकरणांच्या प्रणालीबद्दल ओळखू शकतो तर आपण मागील व्याख्यानात अगदी सोप्या उदाहरणाच्या मदतीने जे केले त्याकडे परत जाऊया आता आपल्याकडे एक सामान्य उदाहरण विचारात येईल जिथे आपल्याकडे मॅट्रिक्स A आहे ज्याच्या मध्ये m row आणि n column आहेत आणि नंतर आपल्याकडे हे आहे आणि उजवीकडील वेक्टर तर आधीच्या व्याख्यानात आपण साधारणपणे इचेलॉन फॉर्म याबद्दल पाहिले आहे हे चर्चेचे स्वरूप काय आहे ते काय प्रकार आहेत यावर आपण इथे नक्की काय चर्चा करूया तर येथे या चिन्हाद्वारे दर्शविलेले हे घटक आहेत हे पिव्होट घटक आहेत आणि हे नॉनझेरो घटक आहेत तर या पिव्होट घटकाची प्रॉपर्टी काय आहे जेव्हा या सर्व गोष्टी खाली असतील तर हा नंबर 0 आपण या मॅट्रिक्स मध्ये पिव्होट कॉल करू आणि डावीकडे देखील हा पहिला घटक आहे तर आपण डावीकडे त्या बद्दल बोलत नाही उदाहरणार्थ हा पिव्होट घटक आहे कारण डाव्या बाजूला सर्व घटक 0 आहेत आणि येथे सर्व घटक 0 आहेत आणि या सब मेट्रिक्समध्ये सर्व काही 0 आहे म्हणूनच याला आपण पिव्होट घटक म्हटले जाते पुन्हा या कमी झालेल्या फॉर्ममध्ये ज्याला आपण मॅट्रिक्स म्हणतो त्या नावाने हा घटक म्हटला जाईल किंवा या घटकास पिव्होट म्हटले जाईल कारण येथे सर्व काही 0 आहे आणि या सब मेट्रिक्समध्ये सर्व काही 0 आहे त्याचप्रमाणे हा एक पिव्होट आहे जर तो नॉनझेरो घटक असेल तर त्यास सर्व काही 0 आहे आणि तर हा पिव्होट म्हणजे त्या मूळची प्रॉपर्टी आहे ती एक नॉनझेरो संख्या आहे आणि या खाली असलेले सर्व घटक 0 आहेत आणि आपल्याकडे अशी विशिष्ट रचना आहे की आपण कोणत्या मेट्रिक्सला इचेलॉन फॉर्म म्हणतो आपल्याकडे या पहिल्या काही ओळी आहेत नॉनझेरो row या नॉनझेरो row आणि येथे ज्या शेवटच्या काही ओळी आपल्याला दिसत आहेत त्या 0 row आहेत तर हे 0 या सर्व row खाली 0 सह सेट केल्या आहेत ज्या प्रतीकाद्वारे हे उजव्या बाजूला आहे तर हे 0 घटक असू शकतात किंवा ते 0 असू शकत नाहीत जे आपण येथे वापरत असलेले प्रतीक आहे जे सर्वसाधारणपणे या चर्चेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी करते येथे आपल्याकडे हे पिव्होट घटक आहेत जे नेहमी नॉनझेरो घटक असतात आणि आता नेमके ओळख काय तर येथे हे पिव्होट घटक आहेत आणि ते नॉनझेरो आहेत आणि या चिन्हाद्वारे किंवा या ताराने येथे हे इतर घटक आहेत जे 0 असू शकतात आणि ते 0 असू शकत नाहीत परंतु येथे जे महत्त्वाचे आहे ते म्हणजे या संरचनेत आपण हा मॅट्रिक्स असलेल्या या रचना मध्ये आणला आहे तर येथे हे स्ट्रक्चरसारखे एक पाऊल आहे आणि या फॉर्ममध्ये ठेवण्याचे आमचे ध्येय आहे जेणेकरून आपल्याकडे या संरचनेच्या या पायर्याच्या खाली या 0s आहेत आणि जर तेथे शून्य row असतील तर त्या या मॅट्रिक्सच्या तळाशी गेल्या आहेत आणि नंतर या ऑगमेंटेड भागापासून जे या b संबंधित आहेत येथे हे घटक 0 असू शकतात आणि 0 असू शकत नाहीत म्हणून एकदा आपण कमी केले आणि आपण या उदाहरणांपैकी एकामध्ये हे सामान्यपणे कसे मिळवायचे हे आणखी एक सामान्य उदाहरण पाहू म्हणूनच जर आपल्याला तेथे आठवत असेल की या गौस एलिमिनेशन मुळात तीन चरण होते प्रथम आपल्या सिस्टमला या ऑगमेंटेड मॅट्रिक्समध्ये ठेवत नंतर ऑगमेंटेड मॅट्रिक्सला आपण ज्या या कॉलमध्ये म्हणतो त्या अचूक रूपात कमी करा आणि मग आपल्याला या पिव्होट घटकांची ओळख पटविणे आवश्यक आहे पिव्होट घटक या मॅट्रिक्सचे महत्त्वाचे घटक आहेत आणि मग आपण सोल्युशन चे निराकरण करू शकतो की आपल्याकडे एखादा अनोखा तोडगा असणार की सोल्यूशन अस्तित्त्वात नाही किंवा आपण या पिव्होट घटकांची ओळख पटवून घेतल्यास या सुसंगततेच्या रूपाने सिस्टमचे वैशिष्ट्य साधू शकतो यावर आधारित आपल्याकडे अनेक उपाय आहेत म्हणून हे इचेलॉन फॉर्ममध्ये टाकणे म्हणजे येथे सर्वात कठीण भाग आहे एकदा आपल्याकडे इचेलॉन फॉर्मचे समाधान प्राप्त झाल्यापासून मागील back substitution आपण मागील व्याख्यानात अगदी साध्या उदाहरणांमध्ये पाहिले आहे तर आपल्याकडे या नावाच्या पिव्होट row आहेत तर आपण या पिव्होट row वरपर्यंत घेतल्या आहेत आणि मग आपल्या मॅट्रिक्स A मधे काहीतरी 0 असल्यास आपण मॅट्रिक्सच्या या तळाशी खाली आणले आहे तर ही पिव्होट row आहेत कारण येथे प्रत्येक rowकडे पिव्होट आहे प्रत्येक ओळीला पिव्होट आहे ही पिव्होट row आहेत आणि उर्वरित येथे त्यांना शून्य row म्हणतात म्हणूनच जर हे नंबर r आहेत जे सामान्यत आपण पिव्होट row साठी वापरत आहोत असे दर्शविलेले चिन्ह आहे जर या r ओळी आहेत आणि आपल्याकडे एकूण m row आहेत तर नैसर्गिकरित्या या शून्य row m वजा r होणार आहेत हीच रचना वापरणार आहोत तर ही असण्याबद्दल मी येथे फक्त एक परिभाषा देईन परंतु मी या रँकबद्दल अधिक बोलू शकेन कारण ही केवळ रँकची व्याख्या नाही या रँकसाठी इतरही अनेक परिभाषा आहेत परंतु यापैकी एक म्हणजे या मॅट्रिक्सच्या रँकला पिव्हट्सची संख्या म्हणून परिभाषित केले आहे कारण नंतर आपण एका वैकल्पिक परिभाषामध्ये निरीक्षण कराल ज्यामुळे यापुढे रँक r मुख्य पिव्होटची संख्या होईल आणि म्हणूनच ही पिव्होटची संख्या किंवा या पिव्होट घटकांची ओळख पटविणे खूप महत्वाचे आहे तर येथे मॅट्रिक्सचा नंबर आणखी एक महत्वाची मॅट्रिक्सची संकल्पना म्हणजे ही r जी पिव्होटची संख्या आहे तर या परिभाषासह आपण पुढे जाऊ आणि नंतर आपण या रँकबद्दल अधिक बोलू तर जर आपण असे म्हटले तर आपल्या या ऑगमेंटेड मॅट्रिक्समधील रँक r पिव्हट्सची संख्या तर या ऑगमेंटेड मॅट्रिक्समधून आपण काय निरीक्षण करू शकतो ते आपण बर्याच गोष्टी ओळखू शकतो येथे एक हे असे आहे की जर हे घटक या शून्य row मध्ये आहेत तर हे घटक होय जर ते 0 च्या बरोबर नसतील आणि तर ते 0 नसतील तर समीकरणे विसंगत होतात आणि विसंगत का आहेत कारण आधीच्या व्याख्यानात आपण चर्चा केली की नॉन झिरो च्या बरोबरीने 0 अशी समान स्थिती येथे आहे तर जर आपल्या इचेलॉन फॉर्ममध्ये आपल्याला हा नॉनझेरो नंबर मिळाला असेल तर सिस्टम विसंगत आहे आणि याचा अर्थ असा आहे की सिस्टमला कोणताही उपाय नाही तर ही पहिली ओळख आहे की आपण या इचेलॉन फॉर्ममधून किंवा ज्या रँकच्या बाबतीत आहोत ते आता परिभाषित करू शकतो कारण आपण या r ने आधीच मॅट्रिक्सची रँक निश्चित केली आहे तर r च्या संदर्भात आपण नेहमीच बोलत राहू हा मॅट्रिक्स A ला अनुरुप आहे हा या ऑगमेंटेड मॅट्रिक्सचा पहिला भाग आणि दुसरा भाग हा कॉलम b होता आणि संपूर्ण मॅट्रिक्स ज्याला आपण म्हणत आहोत तर हे ऑगमेंटेड मॅट्रिक्स तर येथे मुद्दा असा आहे की या परिस्थितीत A च्या नंबराचे प्रमाण काय आहे रँक A या मेट्रिक्स मधून किती पिव्होट आहेत तेथे r पिव्होट आहेत तर a ची श्रेणी r असेल परंतु जर हे नॉनझेरो घटक असतील तर येथे एक पिव्होट बिंदू देखील असेल तर हे सर्व 0 बनवण्यासाठी आपण त्यास अजून कमी करू शकतो आणि कमीतकमी एका समीकरणात ते येथे नॉनझेरो नंबर असतील सिस्टीम विसंगत आहे जेव्हा जेव्हा आपल्याकडे या शून्य rowशी संबंधित एखादा नॉनझेरो नंबर असतो तेव्हा हे स्पष्ट होते तर सिस्टम विसंगत आहे परंतु श्रेणीच्या दृष्टीने ज्याला आपण म्हणतो की या मॅट्रिक्सची रँक ही येथे रँक मॅट्रिक्स हा आहे तो हा r आहे पिव्होट घटकांची संख्या आणि हे संपूर्ण या ऑगमेंटेड मॅट्रिक्सच्या श्रेणीच्या बरोबरीचे नाही कारण अशा परिस्थितीत काय होईल जेव्हा जेव्हा हे नॉनझेरो नंबर असतील तर या संपूर्ण मॅट्रिक्सची ही श्रेणी असेल म्हणजेच संपूर्ण मॅट्रिक्समधील पिव्होटची संख्या ही रँक A पेक्षा अधिक असेल आणि त्या बाबतीत आपल्यात विसंगती आहे तर जर या दोन मॅट्रिकस रँक A आणि या ऑगमेंटेड मॅट्रिक्सची रँक वेगळी असेल तर आपल्यात सिस्टमची विसंगती आहे आणि जेव्हा हे आपल्याकडे शून्य row शी संबंधित असेल तेव्हा आपल्याकडे काहीतरी नॉनझेरो असेल येथे या column मध्ये तसेच पिव्होट column मध्ये किंवा दुसर्या शब्दात सांगायचे झाले तर आपण म्हणतो की आपल्याकडे शेवटच्या column मध्ये पिव्होट आहे आणि या विसंगतीची अगदी तशीच परिस्थिती आहे तर बर्याच प्रकारे आपण यावर चर्चा करू शकतो की ही येथे आधीपासून होती कारण ती 0 च्या बरोबरीने नाही म्हणून विसंगत किंवा आपण कॉल करतो या सर्वात उजवीकडील कॉलम मध्ये एक पिव्होट घटक आहे आणि जेव्हा हे येथे नॉनझेरो असेल किंवा बसले असेल यापैकी एक नंबर नॉनझेरो आहे तर आपल्याकडे एकतर सर्वात उजवीकडे सर्वात पिव्होट column मध्ये सर्वात मुख्य column आहे किंवा आपण रँक A म्हणतो ऑगमेंटेड मॅट्रिक्सच्या रँकइतकी नाही किंवा आपण हे बघून कॉल करतो की जर हे नॉनझेरो असेल तर आपल्याकडे कोणतेही समाधान नाही स्पष्ट तर आता पुढे जाण्याची शक्यता जेव्हा ही 0 असेल जर हे घटक 0 असतील तर आपल्याकडे सिस्टम सुसंगत आहे कारण त्या बाबतीत 0 सारखे नॉनझेरोसारखे नाही तर जर ही 0 असेल तर आपल्याकडे दोन शक्यता आहेत आणि आपण लक्षात घेण्याकरिता आणखी एक मुद्दा आहे कारण Ax हे 0 बरोबर नेहमीच सुसंगत असतो जो इथून येणारा समावेश आहे कारण जेव्हा आपल्याकडे b हा 0 आहे तर हे बरोबर आहे column सर्वकाही 0 आहे तर स्वाभाविकच ही संख्या 0 असेल तर सर्व काही 0 आहे आणि आपण सुरुवातीपासूनच केवळ row ऑपरेशन्स करत आहोत तर काहीही बदलणार नाही जेव्हा आपल्याकडे Ax बरोबर 0 असेल तेव्हा ते निश्चितच 0 असतील तर अशावेळी सिस्टम नेहमीच सुसंगत असते म्हणजे हा Ax 0 च्या बरोबरीने असतो तर तथापि आपण नंतर थोड्या वेळाने बोलत आहोत आणि आता जेव्हा आपण ही प्रकरणे शून्य म्हणजे प्रणाली सुसंगत असल्याचे समजतो तेव्हा दोन प्रकरणे प्रथम येथे पिव्होट घटकांची संख्या अज्ञात व्यक्तींच्या संख्येइतकी असते आणि हे प्रकरण आपण शेवटच्या व्याख्यानात देखील पाहिले आहे आणि जेव्हा आपल्याकडे अगदी बरोबर किंवा दुसर्या शब्दात असे म्हटले जाते की प्रत्येक column मध्ये पिव्होट भाग आहे कारण column अचूक अज्ञात संख्ये इतका आहे तर जर प्रत्येक column मध्ये पिव्होट असेल तर सिस्टीमचा एक अनोखा उपाय आहे कारण column मध्ये एकापेक्षा जास्त पिव्होट असू शकत नाहीत कारण या मालमत्तेमुळे या सर्व गोष्टी 0 खाली असाव्या म्हणून प्रत्येक column मध्ये फक्त एक पिव्होट आणि हा नंबर असू शकतो पिव्होट सारख्या संख्येच्या बरोबर अज्ञातांची संख्या याचा अर्थ असा आहे की प्रत्येक column मध्ये पिव्होट आहे कारण अनेक columnांची संख्या अज्ञात आहे तर त्या परिस्थितीत सिस्टीमला एक अनोखा उपाय मिळेल आपण आज या उदाहरणांच्या मदतीने या सर्वांवर चर्चा करू तर आता रँकच्या दृष्टीने जर आपण रँक आणि रँक बद्दल बोललो तर ते आता समान असतील आणि ते या r बरोबर किंवा या n बरोबर आहे तर रँकच्या बाबतीत असेच आहे जे आपण नंतर अधिक तपशीलांवर चर्चा करू आणि आता आणखी एक शक्यता येऊ शकते की जर याचा अर्थ 0 असेल तर आपल्यात सुसंगतता आहे आणि पिव्होट घटकांची संख्या अज्ञात लोकांपेक्षा कमी आहे तर या प्रकरणात काय घडेल सिस्टमला असंख्य निराकरणे असतील जेव्हा ही परिस्थिती असेल आणि तेथे आपण या मुक्त चल आणि फ्री व्हेरिएबल्सची संकल्पना आणू आणि मग आपण त्याचे निराकरण करू शकाल म्हणजेच आपण तयार करू शकू असे काहीतरी म्हणायचे आहे ते अमर्याद समाधान आणि रँकच्या बाबतीत आपण पुन्हा काय म्हणतो ते सुसंगततेसाठी रँक A रँक b च्या बरोबरीचे आहे परंतु हे स्थान अज्ञातांच्या संख्येपेक्षा कमी आहे रँकच्या बाबतीत देखील आपण या सुसंगततेबद्दल बोललो आहोत तर येथे अडचण येऊन आपण या सिस्टमचे हे Ax समाधान b च्या बरोबरीचे आहे आपल्याकडे किती 4 row आहेत आणि आपल्याकडे 5 column आहेत तर हे असे एक प्रकरण आहे जेथे आपल्याकडे प्रत्यक्षात 5 अज्ञात आहेत तर कॉलमची संख्या म्हणजे अज्ञातांची संख्या कारण येथे ही A आहे आणि आपल्याकडे ही सिस्टम Ax च्या बरोबर b आहे तर येथे x हे सारख्या इच्छेनुसार असणे आवश्यक आहे तर येथे 5 अज्ञात आहेत आणि म्हणूनच हे 5 column प्रत्येक column हे हे हे हे शी संबंधित आहेत म्हणून column ची संख्या नेहमीच येथे मी म्हणजेच होय असे दर्शवते संपूर्ण ऑगमेंटेड मॅट्रिक्स हे संबंधित नसते हे b च्या अनुरुप आहे हे आपल्याकडे येथे आहे तर या मधील column ची संख्या आपल्या सिस्टममधील घटकांची संख्या दर्शवेल तर हे त्यांचे 5 अज्ञात आहेत आणि येथे आणखी एक बीटा बसलेला आहे जो या वास्तविक संख्येचा आहे तर हा बीटा एक वास्तविक संख्या आहे आणि आपण चर्चा करू की बीटाच्या कोणत्या मूल्यांसाठी आपल्याकडे सिस्टमची सोल्यूशन आहे किंवा आपल्याकडे सोल्यूशन नाही या सर्व सुसंगततेचा भाग देखील या विशिष्ट प्रकरणात बीटावर अवलंबून असेल ठीक आहे तर या गौस एलिमिनेशनची कल्पना काय आहे किंवा या इचेलॉन फॉर्ममध्ये कपात करण्याचे तंत्र आपल्यास या ऑगमेंटेड मॅट्रिक्समधून इचेलॉन फॉर्म तयार करायचा आहे आणि पहिली पायरी म्हणजे या row 1 मधील 2 वजा 1 3 0 येथे करणे तर जर आपण या ओळीतून 2 वरुन 1 वेळा 2 वेळा वजा केल्यास हे 0 होईल आपले 0 हे निश्चित करणे बाकी आहे त्यानुसार सर्व काही बदलेल परंतु आपण सेट करू आपण समीकरण नंबर 2 वरून या x 1 ला काढून टाकू हे समीकरण नंबर 3 व समीकरण नंबर 4 वरून हे गुणांक काढून टाकू यासाठी आपल्याला हे प्राथमिक ऑपरेशन करणे आवश्यक आहे

तर आता या प्रकरणात कमी करण्यासाठी आपल्याकडे यापुढे आणखी काही नाही हे कमी झाले आहे तर हा कमी केलेला फॉर्म आहे आणि आता आपण ओळखू की जेव्हा होईल तेव्हा आपण प्रथम केस घेऊ तर जेव्हा आपण हे प्रकरण घेतो तेव्हा याचा अर्थ असा की येथे या ठिकाणी काहीतरी नॉनझेरो बसलेला आहे जेव्हा काहीतरी नॉनझेरो येथे बसतील आणि जर येथे काहीतरी नॉनझेरो बसले असेल याचा अर्थ असा की शेवटच्या column मध्ये मुख्य column हा पिव्होट भाग आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे विसंगत सिस्टम आहे किंवा दुसर्या शब्दात सांगायचे तर आपल्याकडे 0 नॉनझेरोसारखे आहे तर जेव्हा या β ≠ 1 मध्ये असेल तेव्हा सिस्टम विसंगत आहे आणि आपल्याकडे सिस्टमसाठी उपाय नाही तर याचा अर्थ असा आहे की अगदी निराकरण न होण्याच्या बाबतीत आणि प्रकरण 2 जेव्हा आपण विचार करू म्हणून जेव्हा आपण निराकरण विषयी चर्चा करू कारण ही प्रणाली आता सुसंगत बनली आहे शेवटची row 0 झाली आहे तर आता ही यंत्रणा सुसंगत आहे आता आपल्याकडे शेवटच्या कॉलममध्ये पिव्होट नाही तर आपण पिव्होट ओळखू कारण ती आणखी एक महत्त्वाची पायरी आहे पहिल्या column मध्ये हा पिव्होट आहे हा पिव्होट नाही तर प्रत्येक row आणि प्रत्येक column मध्ये जास्तीत जास्त एक मुख्य पिव्होट असेल जो देखील सत्य आहे ही येथे सत्य आहे कारण जर हे पिव्होट आहे तर दुसरे काहीही पिव्होट असू शकत नाही कारण 2 हा पिव्होट असू शकत नाही कारण तो नॉनझेरो बसलेला आहे Take तर हा आपण येथे फ्री व्हेरिएबल्स म्हणून चिन्हांकित केला आहे आणि या column मध्ये पिव्होट सारखे आहे हे शी संबंधित आहे जे आपण फ्री व्हेरिएबल म्हणून घेत नाही तर म्हणून त्याला आपण फ्री व्हेरिएबल्स असे कॉल करू शकता तर हा x3 डिपेंडंट आहे हे फ्री नाही आपल्याकडे तेथे पिव्होट आहे म्हणूनच जिथे जिथे आपल्याकडे पिव्होट आहे तिथे आपण त्यांना डिपेंडंट व्हेरिएबल्स म्हणून चिन्हांकित केले आणि जिथे जिथे आपल्याकडे पिव्होट नसेल तेथे आपण त्यांना फ्री व्हेरिएबल चिन्हांकित करू जे एक साधे अल्गोरिदम आहे जे आपण येथे अनुसरण करू शकत नाही परंतु हे करणे आवश्यक नाही या मार्गाने परंतु हा एक अतिशय पद्धतशीर दृष्टिकोन आहे तर column नंबर 1 वर जा जर त्यात पिव्होट घटक असेल तर हे डिपेंडंट चल म्हणून चिन्हांकित केले जाईल पुढील column 2 वर जा त्यात एक पिव्होट घटक नाही column 2 मध्ये कोणतेही पिव्होट घटक नाहीत आपण फ्री व्हेरिएबल म्हणून चिन्हांकित करू column नंबर 3 मध्ये एक पिव्होट बिंदू आहे नंतर हे एक डिपेंडंट चल म्हणून चिन्हांकित केले जाते पुन्हा column नंबर 4 एक पिव्होट आहे तर हे आपण डिपेंडंट व्हेरिएबल कॉलम नंबर 5 म्हणून पुन्हा चिन्हांकित केले आहे आपण एक फ्री व्हेरिएबल म्हणून चिन्हांकित केले आहे कारण त्यास पिव्होट नाही आता हे करून आपल्याकडे बर्याच गोष्टी आहेत कारण फ्री व्हेरिएबल्स म्हणजे आपण निवडू शकतो आपण आपल्याला जे पाहिजे ते मूल्य देऊ शकतो आणि जेव्हा आपल्याकडे सिस्टममध्ये फ्री व्हेरिएबल्स असतात याचा अर्थ असा की आपल्याकडे अनेक उपाय आहेत आपल्याकडे फ्री व्हेरिएबल्स असल्याने हे अनेक उपायांचे प्रकरण आहे फ्री व्हेरिएबल्स म्हणजे पुन्हा ते फ्री आपण आपल्या आवडीनुसार निवडू शकता तर या प्रकरणात आपल्याकडे दोन फ्री व्हेरिएबल्स आहेत तर येथे आपल्याकडे सध्या व्हेरिएबल्सची निवड करण्याची अधिक शक्यता आहे तर हे आणि हे दोन फ्री व्हेरिएबल्स आहेत तर आपण x 2 अल्फा 1 आणि x 5 अल्फा 2 म्हणून घेऊ अशा वेळी आता या समीकरण नंबर 3 पासून आपण x 4 लिहू शकतो तर येथून 2 वेळा x 4 हे वजा x 5 इतके असेल आणि x 5 आपण x2 घेतला आहे तर हा x 4 आपण अल्फा 2 च्या बाबतीत लिहू शकतो त्याचप्रमाणे या समीकरण नंबर 2 मधील x 3 आपण हे डिपेंडंट असलेल्यांच्या दृष्टीने लिहू शकतो जिथे हे फ्री व्हेरिएबल्स तसेच समीकरण नंबर 1 मधील x1 देखील आहेत तर आपण या फ्री व्हेरिएबल्स अल्फा 1 आणि अल्फा 2 मधील दृष्टीने लिहू शकतो वेक्टर फॉर्म आपण त्यांना ठेवू शकतो तर x1 x2 x3 x4 प्रत्येककडून स्थिर तर x1 पासून आपल्याकडे हे 9 आहे म्हणून x2 पासून स्थिर फक्त अल्फा 1 होते तर या x 3 मधून स्थिर काहीही नाही आणि आपल्याकडे 4 इतके स्थिर आहे आणि x 4 वरुन काहीही नाही आणि x 5 मधून देखील आपल्याकडे स्थिर म्हणून काहीही घ्यायचे नाही आणि मग हा अल्फा 1 आणि नंतर x 1 पासून उर्वरित उदाहरणार्थ आपल्याकडे 9 वजा 2 आहे तर वजा 2 येथे अल्फा 1 होता तर वजा 2 आणि अल्फा 2 बरोबर आपल्याकडे येथे x 1 मध्ये अल्फा 2 आहे आपल्याकडे वजा 9 5 आहे हे येथे या वेक्टरमध्ये घेतले आहे तर आता आपण या विशिष्ट स्वरुपात हे x 1 x 2 x 3 x 4 आणि x 5 लिहू शकतो जिथे आपल्याकडे प्रथम फ्री व्हेरिएबल्स व्हेक्टर आहेत आणि नंतर हा अल्फा 1 आहे जो एक व्हेरिएबल फ्री व्हेरिएबल आहे पुन्हा येथे येत आहे आणि x2 पुन्हा या तीन व्हेरिएबलसह हे वेक्टर पुन्हा येत आहे तर फक्त टीका करण्यासाठी हे फ्री व्हेरिएबल असीम पुष्कळ समाधानासाठी जबाबदार आहेत म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या सिस्टममध्ये फ्री व्हेरिएबल्स असतात तेव्हा निष्कर्ष काढला जातो याचा अर्थ असा की काही columnांमध्ये पिवोट नसते आणि त्या प्रकरणात या अनंत समाधानाचे प्रकरण असेल इनव्हर्टेबल मॅट्रिक्समध्ये कोणतेही फ्री व्हेरिएबल नसते कारण स्पष्ट आहे कारण मॅट्रिक्स इन्व्हर्टीबल एकदा आपल्याला वास्तविक अनोखा समाधान मिळाला आणि जर आपल्याकडे एखादा अनोखा उपाय निश्चितपणे आला तर आपल्याकडे फ्री व्हेरिएबल्स नसतील किंवा जवळपास इतर मार्ग नसतील तर जर आपण असे पाहिले की फ्री व्हेरिएबल नाही याचा अर्थ असा आहे की ही A देखील अविभाज्य आहे तर हा वेक्टर जो Ax चा सोल्यूशन 0 च्या बरोबरीने जनरेट करतो आपण नुकतेच पाहिले आहे की Ax साठी 0 या 2 वेक्टर आणि 2 च्या सहाय्याने आपण तयार करू शकू हे अल्फा 1 सह दिसत होते आणि हे अल्फा 2 सह दिसत होते आपण हा ट्रान्सपोज येथे नुकताच वापरला आहे कारण ते या column स्वरूपात दिले गेले होते तर हे वेक्टर त्यांना या Ax च्या सोल्यूशनचे जनरेटर 0 च्या बरोबरीने म्हणतात हे आपण पाहिले आहे आणि हे जनरेटर बेसिसचे आधारभूत आहेत तर या संज्ञेचा आपण थोड्या वेळाने परिचय देऊ तर मी येथे फक्त काही तांत्रिक शब्दांचा उल्लेख करीत आहे परंतु पुढील व्याख्यानात त्याबद्दल चर्चा होईल तर या जनरेटर जे आपण यापूर्वी पाहिले आहेत त्यांना बेसिस म्हणतात कारण हे सोल्यूशनचे जनरेटर हे पिव्होट घटक आहेत तर यास पुन्हा सोल्यूशन स्पेसचे बीएएसआयएस म्हटले जाते अजून एक टर्म आली आहे या Ax ची सोल्यूशन स्पेस 0 च्या बरोबरीने आहे कारण ही Ax 0 च्या बरोबरीने त्या बाबतीत असंख्य समाधान आहेत आणि या सदिशांना त्या जागेचा आधार म्हणतात जिथे आपल्याकडे तिथे बरेच समाधान आहेत आणि त्या जागेला नल स्पेस असेही म्हणतात ज्याबद्दल आपण पुढील व्याख्यानात चर्चा करू होय येथे नल स्पेस ही वेक्टर स्पेस आहे तर इथे पुन्हा एक टर्म व्हेक्टरची स्पेस आली आहे तर ही नल स्पेस जी सोल्यूशन स्पेस आहे ती येथे वेक्टर स्पेस आहे आणि येथे सेटच्या काही प्रॉपर्टीज आहेत आपण ज्या सोल्यूशन सेट बद्दल बोलत आहोत ज्याला नंतर व्हॅक्टर स्पेस म्हणून संबोधले जाईल उदाहरणार्थ येथे आपण पाहतो की जर आपण दोन सोल्यूशन्स जोडतो नवीन सोल्यूशन देखील या ax चे 0 समीकरण बरोबर आहे कारण A आणि जर x 1 हे समाधानी करेल आणि A आणि x 2 हे समाधान करेल आणि नंतर A आणि हे x 1 अधिक x 2 हे समीकरण देखील पूर्ण करेल कारण Ax 1 आणि Ax 2 हे 0 0 आहेत तर ते देखील समाधानी होईल तर Ax येथे सेट केलेले हे समाधान 0 च्या बरोबरीचे आहे आपल्याकडे काही सोल्युशन्स आहेत जसे की आपल्याकडे दोन सोल्यूशन जोडले जातील ते देखील सोल्यूशन असतील किंवा आपण या सोल्यूशनमध्ये n नंबरने गुणाकार कराल जे एक समाधान देखील असेल तर असे बरेच इतर गुणधर्म आहेत जे वेक्टर स्पेसमध्ये आहेत तर आपण पुढच्या व्याख्यानात नक्की चर्चा करू आणि येथे निष्कर्ष समीकरणांच्या व्यवस्थेसाठी हा इचेलॉन फॉर्म खूप महत्वाचा होता आणि आपण ही मुक्त व्हेरिएबलची संकल्पना आणली आहे आणि मुळात असंख्य समाधान आणि मूलभूत नसलेल्या समीकरण प्रणालीचे निराकरण करण्यासाठी ही विशेष रचना आहे जी आपल्याला ही xp प्राप्त करते दिलेले Ax हे b च्या बरोबरीचे आहेत आणि येथे आपला एक भाग आहे x h आपण संतुष्ट करतो Ax हे 0 च्या बरोबरीने आणि एकूणच या x चा अर्थ असा आहे की हे संतुष्ट Ax हे b बरोबर आहे म्हणून हे वापरलेले संदर्भ आहेत